नमस्ते वित्तीय लेखांकनच्या सत्रांमध्ये प्रत्येकाचे स्वागत वित्तीय लेखांकन काय आहे हे आपण पहिलेच आहे त्यानंतर प्रपत्रांची चर्चा केली आपल्या मागील सत्रामध्ये बॅलेन्सशीट या सर्वात महत्त्वाच्या प्रपत्राची चर्चा आपण केली बॅलेन्सशीट चे संक्षिप्त प्रारूप आणि त्यानंतर कंपनी कायद्यातील अनुसूची 3 नुसार विस्तृत प्रारूप देखील आपण पाहिले बॅलन्स शीट आपल्याला काय देते हे तुम्ही मला सांगू शकाल का बॅलन्स शीट हे व्यवसायिक संघटनेची एका विशिष्ट दिवसाची आर्थिक स्थिती दर्शविणारे प्रपत्र आहे साधारणपणे ते वर्षाच्या शेवटी तयार केले जाते त्यामध्ये मालमत्तेची यादी असते उत्तरदायित्वाची यादी असते आणि या दोघांचा समतोल साधणारी मालकाच्या निधीची किंवा इक्विटी शेअर होल्डर रक्कम त्या प्रपत्रात असते आज आपण एका नवीन प्रपत्राची सुरुवात करणार आहोत ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा आणि तोटा खाते कधीकधी याला उत्पन्न प्रपत्र असेहि म्हणतात भारतामधील व्यवसायिक संघटनेमध्ये याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असे म्हणतात तर अमेरिके सारख्या काही देशांमध्ये याला उत्पन्न प्रपत्र असे म्हणतात नफा न कमावणाऱ्या संस्थाजसे की विश्वस्त संस्था आणि इतर सामाजिक संस्था यामध्ये या प्रपत्रास उत्पन्न आणि खर्च खाते असे म्हणतात परंतु याची मूळ संकल्पना ही नफा व तोटा खाते अशीच आहे आजच्या या सत्रामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत व यामधील घटक कोणते आहेत हे समजून घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्यवसायामधील प्रक्रियेचा निकाल दर्शवितात जर तुम्ही एक कंपनी आहात तर स्वाभाविकच तुम्ही नफा कमवायचे पहाल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुमचा त्या विशिष्ट वर्षांमधील अथवा महिन्यामधील नफा दाखवेल जर तुम्ही नफा न कमविणारी संस्था असाल तर तुम्ही उत्पन्न आणि खर्चाचे प्रपत्र बनवाल जे तुम्हाला अधिकचे उत्पन्न दाखवेल प्रत्येक व्यवसायिक संघटनेमधील नफा मोजण्याकरिता तुम्हाला त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती असणे गरजेचे आहे आपण आपल्या पहिल्या सत्रामध्ये आर्थिक चक्र किंवा व्यवसायिक चक्र पाहिले होते त्या व्यवसायिक चक्रामुळे व्यवसायाचे उत्पन्न किती आहे व्यवसायाचा खर्च किती आहे हे तुम्हाला समजते आणि या यादीवरून व्यवसायातील अधिकची रक्कम किंवा नफा आपल्याला समजतो म्हणून उत्पन्न आणि खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधील महत्त्वाचा घटक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे हे संक्षिप्त आणि सोपे प्रारूप आहे याची सुरुवात विक्री पासून होते जे प्रत्येक व्यवसायिक संघटनेचे उत्पन्न असते यामधून विक्री खर्च वजा केल्यास आपल्याला एकूण नफा मिळतो जर या रक्कमेमधून मधून इतर खर्च किंवा प्रक्रियांचे खर्च आणि टॅक्स याची रक्कम वजा केली तर आपल्याला निव्वळ नफा मिळतो हे प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट चे सोपे प्रारूप आहे कंपनी कायद्यातील अनुसूची 3 नुसार असणारे प्रारूप आपण पाहू यामध्ये विक्री या संकल्पने ऐवजी व्यवसायिक प्रक्रिये मधून मिळालेला महसूल ही संकल्पना वापरली जाते व्यवसायिक प्रक्रियेमधून मिळालेला महसूल याचा अर्थ काय आहे सोप्या शब्दांमध्ये या अगोदरच्या स्लाईडवर आपण विक्री हा शब्द वापरला होता जो कमी अधिक प्रमाणात महसूल या संकल्पनेसारखाच आहे परंतु आता आपण महसूल ही संकल्पना वापरीत आहोत कारण व्यवसायिक संघटना वस्तू विकत नसतील त्या एखादी सेवा देत असतील व्यवसायातील सेवेपासून मिळालेले उत्पन्न आणि विक्रीपासून मिळालेले उत्पन्न यांना एकत्रितपणे महसूल ही संकल्पना वापरली जाते ज्याला आपण व्यवसायिकप्रक्रिये पासून मिळालेला महसूल असे म्हणतो व्यवसायिक प्रक्रिया ही संकल्पना संघटनेमधील दैनंदिन काम दर्शविते आणि म्हणूनच व्यवसायाच्या सर्वसाधारण कामकाजामुळे मिळालेला पैसा किंवा उत्पन्न हे व्यवसायाच्या प्रक्रियेपासून मिळालेला महसूल म्हणून दाखविले जातो यानंतर व्यवसायात इतर उत्पन्न देखील असते आता इतर उत्पन्न काय आहे नावाप्रमाणेच हे व्यवसायातील महसूल सोडून असलेले इतर उत्पन्न असते म्हणून त्याला वेगळे दर्शविले जाते तुम्ही या दोघांची बेरीज करू शकता म्हणून तिसऱ्या नोंदीमध्ये तुम्हाला एकूण उत्पन्न मिळते जे की नोंद क्रमांक एक आणि दोन यांची बेरीज असते परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वापरणाऱ्या लोकांना हे जाणून घ्यायचे असते की व्यवसायिक प्रक्रियेपासून मिळालेला महसूल किती आहे आणि इतर उत्पन्न किती आहे त्यामुळेच त्या दोन्हीची नोंद क्रमांक एक व दोन असे वर्गीकरण केले जाते नोंद क्रमांक एक हि व्यवसायिक प्रक्रियेपासून मिळालेले महसूल दाखविते आणि नोंद क्रमांक दोन इतर उत्पन्न दाखविते आणि नोंद क्रमांक तीन ही एक व दोनची बेरीज असते इतर उत्पन्नाचे उदाहरण काय आहे कोणी याच्या उदाहरणाचा विचार करू शकतो का आपल्याकडे असलेली अधिकची रक्कम आपण बँकेमध्ये जमा केली आणि तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर बँकेने आपल्याला काही व्याज दिले तर हे मिळालेले व्याज आपल्या इतर उत्पन्नाचे उदाहरण आहे हे काही आपल्या दैनंदिन व्यवसायाचे उत्पन्न नाही वस्तूची विक्री किंवा आपण पुरवलेल्या सेवांचे उत्पन्न नाही आपण गुंतविलेल्या अतिरिक्त रकमेवर मिळालेले व्याज हे इतर उत्पन्नाचे उदाहरण आहे अशा प्रकारे जर आपण आपली स्थिर मालमत्ता नफ्याने विकली तर आपण कमवलेला हा नफा देखील इतर उत्पन्न याचे उदाहरण आहे तोट्यात विकलेली मालमत्ता देखील आपल्या इतर उत्पन्नाचे उदाहरण आहे अशाप्रकारे आपल्या दैनंदिन व्यवहाराशिवाय मिळालेल्या महसूलास देखील इतर उत्पन्न म्हणून दाखविता येते आणि या दोघांनाही मिळून व्यवसायाचा एकूण महसूल बनतो आता नोंद क्रमांक चारही खर्चाबाबत आहे त्या विशिष्ट वर्षांमधील सर्व खर्चाची यादी केली जाते कंपनी कायद्याने आपल्याला काही नोंदीचे शीर्षक स्पष्ट करून दिलेली आहेत ज्याप्रकारे बॅलन्स शीट मध्ये नोंदीचे शीर्षक असतात त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये देखील काही विशिष्ट नोंदींचे शीर्षक आहेत आणि व्यवसायातील सगळे खर्च आपल्याला त्या शीर्षकांतर्गत नमूद करावे लागतात पहिली नोंद उपयोगात आणलेल्या वस्तूच्या खर्चाबाबत आहे आता उपयोगात आणलेल्या वस्तू म्हणजे काय समजा तुम्ही वस्तू उत्पादित करणारी संस्था आहात तुम्ही कच्चामाल खरेदी कराल तुम्ही काही घटककाही सुटे भाग इत्यादी देखील खरेदी कराल आता या सर्व वस्तूंचा खर्च हा उपयोगात आणलेल्या वस्तू चा खर्च म्हणून लक्षात घेतला जातो जर ती वस्तू साठ्यात असेल तर तुम्ही ती घेणार नाही केवळ त्या वेळेतच प्रत्यक्षात वापरलेल्या वस्तूंचा खर्च येथे दाखवला जाईल पुढील नोंदीही व्यवसायातील साठ्याच्या खरेदीबाबत आहे व्यवसायातील साठा याचा अर्थ तुम्हाला समजला का जर तुम्ही वस्तूच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही वस्तू खरेदी करता आणि त्या विकता कारण की त्या पक्क्या वस्तू आहेत हे व्यवसायातील वस्तूच्या साठ्याचे उदाहरण आहे कधी कधी अगदी वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्या देखील पक्क्या वस्तू खरेदी करतात आणि त्या विकतात तुम्ही वापरलेला कच्चा मालाची नोंद ही क्रमांक एक मध्ये येईल परंतु ज्या काही पक्क्या वस्तू तुम्ही खरेदी केल्या आणि जशास तशा ग्राहकास विकल्या तर त्या व्यवसायातील वस्तूची खरेदी या नोंदी अंतर्गत दाखवल्या जातील यानंतर पुढील नोंद ही अत्यंत मनोरंजक आहे हे लक्षात ठेवा कि पक्क्या वस्तूच्या साठ्यातील बदल प्रगतीपथावरील काम व्यवसायातील साठा हे सर्व आपल्या हातातील साठ्याचे किंवा शिल्लक वस्तूचे इतर प्रकार आहेत आता जर समजा त्या साठ्यामध्ये काही बदल असेल तर तो दर्शविला जाईल तुम्ही इतर कुठल्या प्रकारच्या साठ्याचा विचार करू शकता का त्याचा असलेला आणखीन एक प्रकार तुम्हाला आठवतो का येथे कच्च्या मालाचा देखील साठा असतो पण तो येथे दाखविला जात नाही कारण तुम्हाला आठवतच असेल नोंद क्रमांक एक मध्ये आपण केवळ उपयोगात आणलेल्या कच्चामालचा खर्च गृहीत धरतो सुरुवातीस किंवा वर्षाच्या अखेरीस असलेल्या कच्च्या मालाचा साठा येथे गृहीत धरला जात नाही प्रत्यक्षात केवळ उपयोगात आणलेल्या कच्च्या मालाचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये नोंदविला जातो परंतु व्यवसायासाठी असलेल्या वस्तूचा किंवा पक्क्या वस्तूच्या साठ्याकरिता आपण खरेदी केलेल्या वस्तूचा साठा गृहीत धरला जातो केवळ वापरला गेलेलाच नाही ही तर प्रत्यक्ष खरेदी केलेली रक्कम लक्षात घेतली जाते म्हणून खरेदी केलेल्या काही वस्तू मधील विकल्या गेलेल्या वस्तू उर्वरित वस्तूंचा साठा म्हणून व्यवसायात राहतील सुरुवातीस असलेल्या काही वस्तूंचा साठा हा ओपनिंग स्टॉक म्हणून ओळखला जातो सुरुवातीस असलेल्या वस्तूच्या साठ्या मधून अखेरीस असलेल्या वस्तूच्या साठ्याची रक्कम वजा केल्यास आपल्याला साठ्यातील बदलाची रक्कम मिळते आणि ही बदलाची रक्कम आपल्याला येथे नमूद करावयाची असते याच प्रकारे ज्या काही पक्क्या वस्तू आपल्याकडे असतील किंवा प्रगतीपथावर असलेल्या वस्तूच्या साठ्यातील बद्दल येथे दर्शविला जातो ही एक महत्त्वाची नोंद आहे तुम्हाला या नोंदी समोरील चिन्हा बाबत खूप काळजी घ्यावी लागते कारण वापरलेल्या वस्तूचा खर्च ही पहिली नोंद पहा तुम्ही वापरलेल्या वस्तू हा खर्च आहे तुम्ही केलेली खरेदी हा खर्च आहे परंतु समजा जर साठ्यामध्ये घट झाली पूर्वी तुमच्याकडे अधिक साठा होता आता तुमच्याकडे कमी साठा आहे त्यामध्ये घट झाली हे असे दर्शविते की तुम्ही तो साठा वापरला आहे जो तुमचा खर्च आहे हे आपल्याकरिता सकारात्मक चिन्ह आहे परंतु आपण असे समजू की साठ्यामध्ये वाढ झाली आहे जे आपल्याला नकारार्थी चिन्ह दर्शविते तुम्हाला समजत आहे का पहिल्यांदा तुमच्याकडे कमी साठा होता आता तुमच्याकडे अधिक साठा आहेयाचा अर्थ तुमच्या साठ्यामध्ये वाढ झाली जो तुमचा खर्च म्हणून दाखविला जाईल कारण तुमच्या उत्पन्न सारखेच हा तुमचा खर्च कमी करतो तुमच्या कंपनीची बॅलन्स शीट काळजीपूर्वक पाहा साठ्यामधील बदल हि छोटी नोंद असेल परंतु ती धनात्मक किंवा ऋणात्मक देखील असू शकते पुढील नोंद हि कर्मचारी कल्याण खर्च हि आहे सोप्या शब्दात तुम्ही त्याला पगार खर्च म्हणू शकता परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा जसे कि ओव्हरटाईम बोनस कामासंबंधीच्या भेटी कर्मचारी भरतीचा खर्च इत्यादीं चा समावेश केला जातो अश्या सर्व प्रकारच्या नोंदी कर्मचारी कल्याण खर्च या शीर्षकाअंतर्गत एकत्रित नोंदविल्या जातात पुढील नोंद हि अत्यंत मनोरंजक आहे त्यास आपण वित्तीय खर्च असे म्हणतो आत्ता वित्तीय खर्च याचा अर्थ काय तुम्ही पैसे वापरत आहात जर तो निधी उभा करण्याकरता तुम्ही काही खर्च करत आहात तर त्याला वित्तीय खर्च असे म्हणतात वित्तीय खर्चाचे उदाहरण कोणते असेल याचे सर्वात चांगले आणि सोपे उदाहरण म्हणजे दिले जाणारे व्याज समजा तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले आहे साधारणपणे तीन महिन्याच्या अखेरीस तुम्हाला व्याज द्यावे लागते या दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या रक्कमेला वित्तीय खर्च समजतात जर तुम्ही कर्ज रोखे भाडेपट्टी यावर व्याज देत असाल तर त्याचा समावेश वित्तीय खर्चात करावा लागतो कर्जरोख्याच्या माध्यमातून होणाऱ्या एकवेळच्या खर्चास देखील वित्तीय खर्च समजून त्या कर्जफेडीची तरतूद करावी लागते यानंतरच्या घसारा आणि कर्जफेडीच्या तरतुदीचा खर्च या नोंदी देखील वेगळ्या प्रकारच्या नोंदी आहेत या नोंदीचा अर्थ काय आहे या सत्रानंतर आपण घसारा यावर एक वेगळे सत्र घेणार आहोत परंतु आत्ता तुम्ही घसारा म्हणजे स्थिर मालमत्तेच्या किमतीत होणारी घट असे समजू शकता कारण कि तुम्ही बॅलन्सशीट मधील स्थिर मालमत्ता वापरता त्याच्या किमतीत घट होत असते समजा तुम्ही तुमच्या मालकीची कार वापरत आहात तर तुम्हाला त्याचा किराया द्यावा लागणार नाही मात्र त्याच्या किमतीत घट होते त्यास घसारा असे म्हणतात त्या घसाऱ्यास बॅलन्सशीट मध्ये खर्च म्हणून गृहीत धरतात तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही स्थिर मालमत्तेच्या किमतीत घट होत असते वर्षाच्या शेवटी असणारी मालमत्तेची किंमत हि वर्षाच्या सुरवातीस असणाऱ्या किमतीपेक्षा कमी असते घसारा मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत ज्याची आपण नंतर चर्चा करणार आहोत परंतु तुमच्या कंपनीच्या पद्धतीनुसार मालमत्तेच्या किमतीती होणाऱ्या घटास प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये घसारा म्हणून वेगळे दाखवावे लागते रोखीच्या स्वरूपात नसलेला हा एक विशेष प्रकारचा खर्च आहे हे लक्षात घ्यावे लागेल कच्चा मालाच्या उपयोगा पासून वित्तीय खर्चापर्यंत सर्व प्रकारच्या खर्चा करिता आपण पैशाच्या स्वरुपात देयक देतो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीस कामावर घेतले तर त्याला पगार देता कर्ज घेतले तर व्याज देता कच्चा माल खरेदी केला तर त्याचे देयक देता अशा प्रकारे बाकी सर्व नोंदी करिता रोखीचा समावेश होतो परंतु घरसाऱ्याच्या या नोंदीमध्ये रोख रक्कम नसते असे समजू की आपण एक कार खरेदी केली आहे किंवा काही मशिनरी खरेदी केली आहे आणि त्यावेळी आपण रोख रक्कम दिलेली आहे आता ती कार पाच वर्ष वापरून झालेली आहे दरवर्षी आपण त्याचे पैसे दिले नाहीत जर ती मालमत्ता आपण किरायाने घेतली असती तर आपण त्याचा किराया देतो परंतु आपल्या मालकीच्या मालमत्ते करता किरायाच्या खर्चाचा समावेश नसतो परंतु जरी तुम्ही रोख रक्कम देत नसाल तरी मालमत्तेच्या किमतीत घट होत आहे त्याचे मूल्य कमी होत आहे मालमत्तेच्या किमतीत होणाऱ्या घटीचा अंदाज घ्यावा लागतो आणि मोजलेली ती रक्कम घसारा म्हणून प्रॉफिट अँड लॉस मध्ये दाखवावी लागते आता मूल्यघट म्हणजे काय कारण येथे घसारा आणि मूल्य घट अशा दोन प्रकारच्या नोंदी आहेत मला वाटते की आपल्या यापैकी बहुतेक सर्वजण हे समजू शकतील स्थिर मालमत्तेचे दोन प्रकार आहेत एक आहे मूर्त मालमत्ता ज्याच्या किमतीतील घटीस घसारा असे म्हणतात दुसरा प्रकार आहे अमूर्त मालमत्ता ज्याच्या किमतीतील घटीस मूल्यघट असे म्हणतात असे समजू की तुम्ही तीन वर्षाचा परवाना असलेले सॉफ्टवेअर खरेदी केलेले आहे याचा अर्थ प्रत्येक वर्षी एक तृतीयांश किंमत कमी होईल सुरुवातीला तुम्ही तीन वर्षाकरिता तीन लाख रुपये दिले त्यानंतर प्रतिवर्षी एक लाख रुपयाची मूल्य घट तुम्ही गृहीत धरू शकता आणि तीन वर्षाच्या अखेरीस त्या सॉफ्टवेअरची किंमत शून्य होईल अशाप्रकारे प्रतिवर्षी होणाऱ्या एक लाख रुपयाच्या कपातीस मूल्यघट असे म्हणतात ज्याप्रकारे मूर्त मालमत्तेच्या किमती मधील होणाऱ्या कपातीस घसारा म्हणतात त्याच प्रकारे अमूर्त मालमत्तेच्या मूल्य कपातीस मूल्यघट म्हणून ओळखले जाते अशाप्रकारे कोणत्याही कंपनीचे सर्व प्रकारचे खर्च हेच सहा नोंदीच्या अंतर्गतच दाखविले जातात हे लक्षात ठेवावे लागेल की कंपनीत अनेक प्रकारचे खर्च असतात परंतु तुम्हाला त्याची नोंद सर्वात योग्य अशा शीर्षकांतर्गत दाखवावी लागते आणि या सहा नोंदीच्या बेरजेस एकूण खर्च असे म्हणतात आता आपले पुढील शीर्षक आहे शीर्षक क्रमांक पाच जे अपवादात्मक तसेच असामान्य नोंदी आणि टॅक्स पूर्वीचा नफा असे आहे हे नोंद क्रमांक 3 मधून नोंद क्रमांक चार वजा केल्यास मिळते आपण अगोदरच पाहिले आहे की नोंद क्रमांक तीन ही एकूण उत्पन्ना मधून एकूण खर्च वजा केल्यास येणाऱ्या नोंदीबाबत ची होती जी तुम्हाला नफा दर्शविते जे काही तुमचे एकूण उत्पन्न आहे त्यामधून एकूण खर्च वजा केल्यास आपल्याला नफा मिळतो यामध्ये केवळ एक नोंद मोजायची किंवा गृहीत धरायची राहिली ती म्हणजे अपवादात्मक तसेच असामान्य खर्च आणि करसंबधीचा खर्च म्हणूनच त्याला अपवादात्मक तसेच असामान्य खर्च आणि करासंबंधीच्या खर्चापूर्वीचा नफा असे म्हणतात त्या नोंदी कोणत्या आहेत आपण आता त्या विचारात घेऊ पण सध्या आपण नोंद क्रमांक पाच पाहत आहोत ज्याला आपण प्राथमिक स्वरूपात मोजलेला नफा असे म्हणू शकतो यामधून तुम्हाला दोन नोंदी वजा करावयाच्या आहेत नोंद क्रमांक सहा जी अपवादात्मक नोंद आहे नोंद क्रमांक आठ असामान्य नोंद आहे आता अपवादात्मक नोंद म्हणजे काय नावाप्रमाणेच जर एखादा खर्च दरवर्षी सामान्य व्यवसायिक प्रक्रियेमध्ये उद्भवत नसेल तर त्याची वेगळी नोंद होणे गरजेचे आहे आणि त्याची नोंद अपवादात्मक खर्च अशा वर्गीकरणाद्वारे होते तुम्ही अपवादात्मक खर्चाच्या एखाद्या नोंदीचा विचार करू शकता का समजू कि महापुरामुळे कारखान्यातील वस्तूच्या साठ्याचे यंत्रसामग्रीचे खूप नुकसान झाले तर कारखाना पूर्वीप्रमाणे सुस्थितीत आणण्याकरिता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचा खर्च करावा लागेल म्हणजे वस्तूंचे नुकसान यंत्रसामुग्रीचे नुकसान आणि त्यांच्या दुरुस्तीचा खर्च एकत्रितपणे जर लक्षणीय असेल तर तो अपवादात्मक खर्च म्हणून गृहीत धरला जातो हे लक्षात घ्या मी मोठ्या पुरा बाबत बोलत आहे दर वर्षी पाणी साचून येणारा सामान्य पूर हे काही अपवादात्मक खर्चाचे उदाहरण नाही जर मोठ्या पुरा मुळे होणारे नुकसान हे लक्षणीय असेल तर त्याला असामान्य खर्च समजले जाते याप्रमाणे आपण कारखान्यात लागणाऱ्या आगी बाबत बोलू शकतो अशा प्रकारच्या अपवादात्मक घटना ज्या सामान्य परिस्थिती मध्ये प्रत्येक वर्षी उद्भवत नाहीत त्यांचे वर्गीकरण अपवादात्मक खर्च असे करावे लागते एखाद्या विशिष्ट खर्चाच्या नोंदीचे अपवादात्मक किंवा सामान्य असे वर्गीकरण करण्यामागचे न्याय्य स्पष्टीकरण कंपनीच्या व्यवस्थापकीय प्रमंडळाकडून दिले जाते जर त्यांनी अश्या प्रकारच्या खर्चास सामान्य खर्च म्हणून गृहीत धरले तर त्याची नोंद सामान्य खर्च अंतर्गत होईल उदाहरणार्थ तुमच्या कच्च्या मालाचे पुरामुळे नुकसान झाले आहे आणि नुकसानीची रक्कम ही कमी आहे अशा वेळेस कच्च्या मालाचा विनियोग याव्यतिरिक्त त्याची वेगळी नोंद केली जात नाही परंतु जर ती रक्कम मोठ्या प्रमाणावर असेल तर आपण तो खर्च अपवादात्मक म्हणून दाखवू कारण त्याप्रकारचे नुकसान दरवर्षी होणार नाही याचप्रमाणे असामान्य खर्चाच्या नोंदी असतात जेंव्हा आकस्मित घटना या अधिक अपवादात्मक असतील तर त्या खर्चास असामान्य खर्च असे म्हणतात उदाहरणार्थ आलेला पूर इतका मोठा होता की त्यामुळे आपला कारखाना पूर्णपणे उध्वस्त झाला तर अशा प्रकारच्या खर्चास अपवादात्मक खर्च म्हणून नोंदविले जाते हे लक्षात घ्या की अशी घटना अत्यंत अपवादात्मक असते अशी महापुराची घटना जर घडत असेल तर एकतर ती अपवादात्मक असते किंवा असामान्य असते जर आसा महापूर दहा वीस वर्षात एकदा येत असेल तर ती घटना अपवादात्मक असते आणि जर समजा तो महापौर तुमच्या अपेक्षेनुसार शंभर वर्षांतून एकदा घडू शकत असेल आणि ज्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या अस्तित्वावर परिणाम होत असेल तर त्याला असामान्य घटना म्हणून गृहीत धरले जाईल अश्याप्रकारे होणाऱ्या खर्चास अपवादात्मक खर्च किंवा असामान्य खर्च असे वर्गिकरण करण्याचे विशेष अधिकार व्यवस्थापकीय प्रमंडळाला दिले जातात आता या नोंदी वेगवेगळ्या का दाखविल्या जातात कारण आर्थिक पत्रांमधील प्रॉफिट अँड लॉस चे वाचन करणाऱ्या मंडळीं करिता ती नोंद दरवर्षी होणार आहे का नाही हे समजणे गरजेचे असते सामान्यपणे आपण असे गृहीत धरतो की खर्च म्हणून नोंदविले जाणारे व्यवहार सामान्य व्यवसायिक प्रक्रियेचा भाग असतात आणि ते नियमितपणे घडत असतात आपण अगोदरच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची व्याख्या केलेली आहे ते सामान्यपणे खर्च आणि उत्पन्न दर्शविणारे प्रपत्र असते असे गृहीत धरले जाते की काही खर्चाचे स्वरूप हे वारंवार घडणारे असते तसेच एखादे मोठे नुकसान हे वारंवार घडणार नसेल तर आपण त्याचे वर्गीकरण अपवादात्मक आणि असामान्य खर्च असे करू हे लक्षात घ्या की हा खर्च बॅलन्स शीट मध्ये नोंदविला जाणार नाही कारण हा उत्पन्नाशी निगडित आहे यामुळे कुठलीही नवीन मालमत्ता तयार होत नसल्याने मी ती नोंद बॅलन्स शीट मध्ये करू शकत नाही खरेतर या घटनेमुळे माझ्या सद्यस्थितीतील मालमत्तेचे नुकसान होत आहे म्हणूनच अशा मालमत्तेस बॅलन्स शीट मधून काढावे लागेल आणि तो खर्च प्रॉफिट अँड लॉस मध्ये कशाप्रकारे नोंदवावा लागेल म्हणून खास एक शीर्षक निर्माण करून त्याला अपवादात्मक आणि असामान्य खर्च म्हणून दर्शविले जाते जेव्हा कोणीतरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चे वाचन करीत असतो तेव्हा त्यांचे लक्ष अपवादात्मक आणि असामान्य खर्चाकडे जाते मग त्यांच्या लक्षात येते की हा काही सामान्य खर्च नाही म्हणून पुढील वर्षी आपण देखील अधिक नफ्याची अपेक्षा करू शकतो कारण पुढील वर्षी अशाप्रकारचे अपवादात्मक आणि असामान्य नुकसान होणार नाही जेव्हा मी नुकसानीबाबत बोलतो तेव्हा कधीकधी अशा प्रकारचा अपवादात्मक नफा देखील होत असतो तुम्ही एखाद्या अपवादात्मक नफ्याच्या विचार करू शकता का थोडा विचार करा समजा आपल्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा आहे जो आपण 1950 साली पाच लाखात खरेदी केला होता आज 2019 किंवा 2020 रोजी 70 वर्षानंतर जी जमीन आपण पाच लाख रुपयात खरेदी केली होती त्याची किंमत पाच करोड रुपये झाली म्हणून पाच लाख रुपयात घेतलेली जमीन जर आपण पाच करोड रुपयात विकली तर आपण कमवलेला नफा चार करोड 95 लाख रुपये असेल सर्व नफा हा प्रॉफिट अँड लॉस खात्यात दाखविला जातो त्याच प्रकारे हा नफा देखील दाखविला जाईल परंतु याला आपण उत्पन्न म्हणून दाखवू शकतो का नक्कीच नाही कारण जमीन विकणे हा काही आपला व्यवसाय नाही आणि आपण ते उत्पन्न म्हणूनही दाखवू शकत नाही जरी ते आपले उत्पन्न असेल तरी देखील ते दरवर्षी मिळणार नाही कारण जर आपण यावर्षी जमीन विकली तर ती पुढील वर्षी आपल्याला उपलब्ध नसेल हे काही आपल्या व्यवसायातील वस्तू विकणे इतके सामान्य नाही म्हणूनच चार करोड 95 लाख रुपये हे असामान्य नफ्याचे उदाहरण आहे लक्षात घ्या आपण येथे असामान्य नोंद म्हणले आहे ती असामान्य खर्च किंवा उत्पन्न दोन्हीची असू शकते म्हणून तुम्हाला इथे चिन्हाबाबत काळजी घ्यावी लागते ते नेहमीच ऋणात्मक असेल असे नाही कधी कधी ते धनात्मक देखील असेल याबरोबरच व्यवस्थापनास कशाप्रकारे ती नोंद अपवादात्मक किंवा असाधारण आहे आणि कशामुळे त्या नोंदीचे अपवादात्मक किंवा असाधारण असे वर्गीकरण करावे लागले याचे स्पष्टीकरण देणारी टीप तळाशी द्यावी लागते मी तुम्हाला असा सल्ला देतो की तुम्ही परत तुमच्या कंपनीचा बॅलन्सशीट कडे जा आणि तेथे एखादी अपवादात्मक किंवा असाधारण नोंद आहे का ते तपासा आणि त्यांनी त्या नोंदीचे तसे वर्गीकरण का केले यावर एक टीप लिहा मी अशी आशा करतो की तुम्हाला हे समजले आहे आपण नोंद क्रमांक पाच वर होतो झाला अपवादात्मक आणि असाधारण खर्चा आधीचा नफा असे म्हणतात त्यामधून आपण अपवादात्मक खर्च आणि असाधारण खर्च वजा करू म्हणजे आपल्याला नोंद क्रमांक नऊ मिळेल जो टॅक्स अगोदरचा नफा आहे त्यानंतर नोंद क्रमांक 10 ही करा बाबतचा खर्चाची आहे म्हणून आपण चालू कर उत्तरदायित्व आणि प्रलंबित कर उत्तरदायित्व वजा करून त्या वर्षीच्या कार्याचा नफा किंवा तोटा काढू आता चालू कर दायित्व आणि प्रलंबित कर दायित्व म्हणजे काय मला वाटते आपण याची अगोदरच चर्चा केली आहे मी परत त्याची उजळणी करतो म्हणून नोंद क्रमांक 9 नुसार तुम्ही कमावलेल्या नक्यावर तुम्हाला काही कर शासनाला द्यावा लागतो जर त्या कराची देयता यावर्षीची असेल तर त्याला चालू कर दायित्व असे म्हणतात आणि जर समजा ती कर देयता दोन तीन चार वर्षानंतरची असते त्यात प्रलंबित कर देयता असे म्हणतात तरीदेखील आपल्याला ती प्रॉफिट अँड लॉस खात्यात दाखवावी लागते कारण की ती कर देयता या वर्षाच्या प्रॉफिट वरील असते परंतु ती पुढील अवधीत दिली जाते म्हणून ती नोंद बॅलन्स शीट मध्ये येते म्हणून कराच्या खर्चाचे वर्गीकरण हे चालू आणि प्रलंबित कशा प्रकारे केले जाते अशाप्रकारे तुम्हाला अखंडित व्यवसायिक प्रक्रियेमधून मिळणारा नफा समजतो त्यानंतर तुम्हाला खंडीत व्यवसायिक प्रक्रियांमधून मिळणारा नफा वेगळा दाखवावा लागतो म्हणजेच जर एखादा व्यवसाय बंद पडला तर त्यामधील नफा अथवा तोटा हा वेगळा दाखविणे गरजेचे आहे जसे की काही कारखाने बंद पडतात परंतु तुम्हाला त्यापासून नफा अथवा तोटा मिळतो अशाप्रकारे खंडित व्यवसायिक प्रक्रिये मधील टॅक्स पूर्वीचा नफा आणि टॅक्स नंतरचा नफा हा वेगळ्या स्वरूपात नोंद क्रमांक 14 नुसार दाखवावा लागतो आणि शेवटी नोंद क्रमांक 15 हि त्या वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस संबंधी असते यामध्ये नोंद क्रमांक 11 सातत्यपूर्ण व्यावसायिक कार्यापासून मिळालेला नफा आणि नोंद क्रमांक 14 याची बेरीज असते अशाप्रकारे खंडित तसेच अखंडित व्यवसायिक कार्यापासून मिळणाऱ्या नफ्यामध्ये करदायत्वाची रक्कम जमा केली जाते हे अंतिम गुणपत्रा सारखे त्या वर्षीच्या व्यवसायातील नफा किंवा तोट्याचे दर्शक आहे हे कंपनी कायद्यातील अनुसूची 3 नुसार प्रॉफिट अँड लॉसचे प्रारूप होते आपण येथे थांबू आपल्या पुढील सत्रात प्रॉफिट अँड लॉस ची चर्चा आपण कायम ठेवणार आहोत नमस्ते